नमस्कार व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या सत्रात आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझा संपर्क तपशील येथे दिला आहे त्यामुळे जर तुम्हाला अभिप्राय लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता आणि मी शक्य तितके तुम्हा सर्वांस उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर हा धडा क्रमांक 12 आहे जो बाजाराचे विभाजन व लक्ष्य आणि स्थिती या बद्दल आहे जसे मी आधीच विभाजनावर चर्चा केली आहे लक्ष्यीकरण आणि स्थिती हे विपणन धोरणाचे 3 घटक आहेत तर येथे आपण विभाजनाचा आधार प्रत्यक्षात विभाजन प्रोफाइल विभागाला लक्ष्य करणे आणि आपल्या सेवेची स्थिती पाहूया आता विभाजनाचे आधार असे आहे की आपण कोणत्या मार्गाने विभाजन केले जाऊ शकते यासाठी विविध स्थान घेऊया तर विभाजन हा मुळात काही प्रकारचे गट आहे जिथे कोणत्याही गटामध्ये समान संख्येचे लोक असतील समान प्रकारचे लोक असतील आणि ते बाजारातील दुसर्या गटापेक्षा वेगळे असतील आणि म्हणून या गटांमध्ये जवळीकता आहे परंतु वेगवेगळ्या 2 गटांच्या लोकांमध्ये बरेच अंतर आहे तर आपण विभाजनासाठी वर्तणुकीच्या घटकांचा वापर करतोत वर्तनाचे आधार म्हणजे गरज प्रसंग फायदे वापरकर्त्याची स्थिती वापर दर निष्ठा स्थिती तत्परता अवस्था आणि सेवेकडे पाहण्याचा दृष्टीकोन होय तर खाली काही मजबूत गरजा मध्यम गरजा कमी गरजा किंवा गरज नसणारे काही घटक आहेत मग प्रसंगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रसंग हे नियमित प्रसंग किंवा विशेष प्रसंग असे अशा प्रकारचे असू शकतात त्याचे फायदे म्हणजे गुणवत्ता सेवा कमी किंमत आणि वेग असे असू शकतात विशिष्ट सेवांद्वारे भेटणारे हे काही फायदे आहेत जे लोक शोधत असतात आणि हे फायदे येथे दिले जातात यानंतर वापरकर्त्याची स्थिती पाहूया तर वारकरते हे सेवांचे वापर न करणारे सेवांचे पूर्व वापरकरते संभाव्य वापरकरते प्रथमच वापरकरते किंवा सेवांचा नियमित वापरकरते असे असू शकतात वापराचे दर हे कमी मध्यम किंवा अधिक असे आहेत वापरकर्त्यांची निष्ठा स्थिती ही बदलत असते त्यांची निष्ठा ही एका ब्रँडवरून दुसऱ्या ब्रँडमध्ये बदलत असते त्यांची निष्ठा ही 2 किंवा 3 ब्रँडमध्ये विभाजित होते म्हणजे त्यांची निष्ठा ही अधिक निष्ठा असणाऱ्या 2 किंवा 3 ब्रँडमध्येच बदलत राहते हार्ड कोर लॉयल म्हणजे एका विशिष्ट ब्रँडशी पूर्णपणे निष्ठावान असणे आणि काहीही झाले तरी ते ब्रँड बदलणार नाहीत मग तत्परतेच्या टप्प्यावर येऊया जेणेकरून लोक अनभिज्ञ किंवा जागरूक असतील ते माहिती घेत राहतील त्यांना विविध सेवामध्ये स्वारस्य असेल त्यांची खरेदी करण्याची इच्छा असेल व त्यांचा खरेदी करण्याचा इरादा असेल आणि त्यांचा सेवेकडे पाहण्याचा दृष्टीकोन उत्साही सकारात्मक उदासीन नकारात्मक किंवा प्रतिकूल असू शकतो तर हे विभाजनासाठी वर्तनात्मक आधार आहेत कारण हे सर्व ग्राहकांच्या वर्तनाचा भाग आहेत मग आपण लोकसंख्येच्या आधारावर विभाजन पाहूया तर लोकसंख्येच्या आधारावर म्हणजे वय कौटुंबिक आकार उत्पन्न लिंग इत्यादी होय त्यामुळे वय हे 6 वर्षापेक्षा कमी असू शकते 6 ते 11 वर्षे असू शकते 12 ते 19 वर्षे इत्यादी असू शकते कौटुंबिक आकार तरुण परंतु अविवाहित असलेले विवाहित असलेले परंतु अपत्य नसलेले किंवा 6 वर्षांपेक्षा कमी वयाचे अपत्य असणारे तरुण विवाहित परंतु सर्वात लहान अपत्य हे 6 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे अपत्य असणारे अशा प्रकारे लोकसंख्येच्या आधारावर विभाजन होऊ शकतात मग अनेक प्रकारचे उत्पन्न विवरण होऊ शकतात जसे की महिन्याला 10000 ते 20000 रुपये उत्पन्न असणारे 50000 ते 100000 किंवा 300000 पर्यंत उत्पन्न असणारे 300000 ते 500000 पर्यंत उत्पन्न असणारे तर उत्पन्नाच्या आधारावर असे अनेक उत्पन्न गट असू शकतात मग पुरुष महिला किंवा इतर प्रकारच्या लिंगावर आधारित गट असू शकतात म्हणून आपण नवीन सामाजिक आर्थिक वर्गीकरण प्रणालीकडे येऊया तर येथे आपण पाहतो की ही प्रणाली 2 भागांमध्ये विभागली गेली आहे तर त्यामध्ये हा भाग आणि या पुढील भागाचा समावेश आहे म्हणून या भागामध्ये वीज जोडणी सीलिंग फॅन एलपीजी स्टोव्ह 2 चाकी गाडी रंगीत टीव्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन वैयक्तिक संगणक किंवा लॅपटॉप कार जीप किंवा व्हॅन एअर कंडिशनर आणि शेतजमीन इत्यादी घटकांचा समावेश होतो तर आपण काय करणार आहोत आपण या चिन्हांचा वापर करून लोकांचे सामाजिक आर्थिक वर्गीकरण निश्चित करणार आहोत तर असे होईल की जर सर्वेक्षकांना भेट दयायची असेल तर ते लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेट देतील आणि त्या व्यक्तीच्या मालकीच्या शेतजमिनी आहे की नाही तसेच या व्यक्तीने जे काही टिकाऊ वस्तू खरेदी केल्या आहेत या गोष्टींच्या आधारावर हे सर्वेक्षक टिक मार्क करतील तर या बाबतीत सर्वेक्षकाला आढळून आले की 11 पैकी 8 घकांमध्ये टिकाऊ वस्तू आहेत तर त्या व्यक्तीकडे 8 टिकाऊ वस्तू आहेत त्यामुळे टिकाऊ वस्तूंची एकूण संख्या 8 आहे मग आपण पुढील टेबलवर जाऊया तर इथे आपण पाहू शकतो की x अक्षावर मुख्य कमावू व्यक्तीच्या शिक्षणाचे विश्लेषण आहे जे येथे दुसरा प्रश्न आहे तरयेथे मुख्य कमावू व्यक्तीचे शिक्षण म्हणजे तो कदाचित निरक्षरअसेल किंवा साक्षर असू शकतो परंतु त्याचे त्याचे वय वर्ष 4 पर्यंत कोणतेही औपचारिक शिक्षण किंवा शाळा झाले नाही किंवा 5 ते 9 वर्षापर्यंत शाळा झाले नसावे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण झाले नसावे काही कॉलेजमध्ये ज्यात डिप्लोमा आहे परंतु पदवीधर शिक्षण नाही पदवीधर पदव्युत्तर किंवा सामान्य आणि पदव्युत्तर पदवीधर पदव्युत्तर व्यवसाय नाही तर हे 7 प्रकारचे लोक आहेत जे साक्षर किंवा निरक्षर आहेत आणि मग आपल्याकडे टिकाऊ वस्तूंची संख्या आहे जी आपण या सारणीतून हस्तांतरित करतो तर या सारणीमध्ये टिकाऊ वस्तूंची संख्या 8 आहे म्हणून आपल्याकडे 1 ते 9 अधिक टिकाऊ वस्तूंची संख्या आहे आणि आपल्या उदाहरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या मुलाखतीत आलेल्या व्यक्तीनुसार आपण येथे 8 आहोत आता काय होते की आपल्याला A1 पासून E2 पर्यंत म्हणजेच A1 पासून E2 पर्यंत सामाजिक आर्थिक वर्गीकरण सापडते तर आपण पाहतो की जर टिकाऊ वस्तूंची संख्या 9 पेक्षा अधिक असेल आणि ती व्यक्ती पदवीधर पदव्युत्तर व्यावसायिक असेल तर त्या व्यक्तीचा समावेश A1 SEC विभागात होतो A1 SEC विभागाचा अर्थ असा की तो समाजातील सर्वोच्च पदावर आहे त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि त्याच्या मालकीचे टिकाऊ आणि त्याचप्रमाणे तेथे जर कोणीही नसेल आणि त्या व्यक्तीकडे कोणतेही टिकाऊ वस्तू नसेल आणि तो व्यक्ती अशिक्षित असेल तर तो व्यक्ती मग E3 बनतो याचा अर्थ असा आहे की हा तो विभाग आहे जो त्याच्या मालकीचा आहे त्याच्याकडे टिकाऊ वस्तू नाहीत आणि तो निरक्षर आहे तर A1 पासून E3 पर्यंत आपल्याकडे अनेक विभाग आहेत आता पहिला भाग पाहूया आता आपल्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याकडे 8 विभाग आहेत जसे आपण मागच्या स्लाइड मध्ये पहिले होते आणि हा 6 वा भाग आहे म्हणजे तो पदवीधर किंवा सामान्य पदव्युत्तर आहे आणि मग आपण रेष काढतो तर छेदनबिंदू दर्शवितो की आपल्याकडे A2 आहे म्हणून तो A2 श्रेणीचा आहे दुसरीकडे जर त्या व्यक्तीकडे 4 टिकाऊ वस्तू असतील आणि तो उच्च माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक पास असेल तर तो SEC विभागाच्या C1 प्रकारचा असेल तर या SEC श्रेणीच्या आधारावर आपण गावकरी किंवा शहराचे वेगवेगळे भाग किंवा शहराचे वेगवेगळे भाग श्रेणीबद्ध करू शकतो आणि त्यानुसार त्याच्या किंवा तिच्याकडे काय नाही हे आपण समजून घेऊ शकतो आणि कोणत्या प्रकारची उत्पादने आणि ब्रँड त्या व्यक्तीला विकल्या जातील किंवा ते लोक विकत घेतील हे आपण समजू शकतो मग आपण मानसशास्त्रीय आधारावर विभाजन पाहूया तर इथे जीवनशैली व्यक्तिमत्व आणि माध्यमांच्या सवयी अशा 3 प्रकारची मानसशास्त्रीय आधार आहेत ही जीवनशैली संस्कृतीभिमुख क्रीडाभिमुख किंवा बाह्यभिमुख अशा प्रकारची आहे व्यक्तिमत्त्व बाध्यकारी प्रसन्न हुकूमशाही किंवा महत्वाकांक्षी अशा प्रकारच्या असू शकतात माध्यमांच्या सवयी कोणत्या वर्तमानपत्रात कोणत्या नियतकालिकांमध्ये कोणत्या दूरचित्रवाणीवर कोणत्या रेडिओवर कोणत्या ऑनलाईन माध्यमात कोणत्या कार्यक्रमांमध्ये आणि कोणत्या होर्डिंगवर आहेत तर ती व्यक्ती प्रत्यक्षात काय वाचते त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकार काय आहे आणि जीवनशैली काय आहे तर ही जीवनशैली व्यक्तिमत्त्व आणि माध्यमांच्या सवयी पुन्हा 3 प्रकारच्या मानसशास्त्रीय आधारावर आहेत जे लोकसंख्येचे विभाजन करण्यासाठी किंवा बाजारांचे विभाजन करण्यासाठी वापरले जाऊ शकतात तर व्यवहारात विभाजन करणे पाहूया तर तुम्ही व्यवहारात विभाजन कसे करता तर वरील तक्ता 7 1 मध्ये दिलेल्या प्रमाणे प्रतिसाद हा प्रत्येक विभागातील वर्तणुकीच्या आधारांमध्ये कसा पात्र ठरतो लोकांना सेवा का आणि कशी वापरायची आहे हे स्थापित करण्यात प्रतिसाद मदत करते ग्राहक सेवेसाठी कोणत्या प्रकारची किंमत देण्यास तयार असतील ही माहिती प्रत्येक विभागाचा नफा निश्चित करण्यासाठी वापरली जाऊ शकते लोकसंख्या शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे की नाही यावर अवलंबून तक्ता 7 2 तक्ता 7 3 आणि तक्ता 7 4 मध्ये दिलेल्या प्रतिवादीचे लोकसंख्याशास्त्रीय आधार काय आहेत ज्यांनी यापूर्वीच्या प्रश्नांच्या संचाद्वारे सेवेबाबत त्यांचे वर्तनविषयक हेतू व्यक्त केले होते त्याबाबत हे तक्ते त्या लोकांची ओळख करण्यात मदत करतील सारणी 7 5 मध्ये दिल्याप्रमाणे विभाजनाचे मानसशास्त्रीय आधार काय आहेत हे त्या लोकांच्या जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्वाची स्थापना करेल ज्यांनी आधीच्या प्रश्नांना उत्तर दिले आहेत हे लोकांच्या माध्यमांच्या सवयी देखील स्थापित करेल बाजारपेठ जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्व घटकांच्या मदतीने त्यांच्या पसंतीचे माध्यम विचारात घेऊन जाहिरातीच्या मदतीने संवाद साधू शकते वरील प्रत्येक प्रश्नाच्या आधारवर गोळा केलेली माहितीही श्रेणीबद्ध क्लस्टर विश्लेषणाच्या अधीन आहे ज्यामध्ये के म्हणजे क्लस्टर विश्लेषण होय आपण खाली दिलेल्या पुस्तकांमधून या सांख्यिकीय विश्लेषणाबद्दल वाचू शकतो मग क्लस्टरच्या तपशीलवार वर्णन करण्यासाठी आपण प्रत्येक क्लस्टर आयटमच्या माध्यमांच्या मूल्याचे स्पष्टीकरण करू शकतो ते अंतिम क्लस्टर केंद्रे आहेत आपण असे क्लस्टर शोधण्यास सक्षम आहोत ज्यांना सेवेची जोरदार किंवा माफक प्रमाणात गरज आहे आणि अशा प्रकारच्या लोकसंख्येचे प्रमाण आपण शोधू शकतो तर आपण सेवेसाठी लोक किती किंमत देण्यास तयार आहेत हे सुद्धा शोधू शकतोत आपण आता 2 विशिष्ट व्यक्तींची ओळख करू शकतो जे प्रत्येक क्लस्टर वर्णनाशी जुळतात आणि मुलाखतीद्वारे आपण त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल माहिती घेऊ शकतो किंवा सेवांचा त्यांना कसा फायदा होतोय याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो अशाप्रकारची संकलित केलेली माहिती प्रत्येक समूहातील लोकांवर अतिरिक्त प्रकाश टाकू शकते आणि आपल्या सेवा वितरित करण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी रणनीती आखण्यात आपणास मदत करू शकते आता आपण एका फायदेशीर सेगमेंटला लक्ष्य करण्यासाठी आलो आहोत तर मग एकदा आपण संपूर्ण बाजारपेठ वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागली तर आपल्याला आपले उत्पादन किंवा सेवा विकण्यासाठी कोणत्या विभागाला लक्ष्य करावे हे पाहावे लागेल तर त्यात आपणास 5 घटक मिळाले आहेत प्रथम घटक मोजण्यायोग्य आहे याचा अर्थ आकार क्रयशक्ती आणि विभागांची इतर वैशिष्ट्ये मोजण्यायोग्य असणे आवश्यक आहे महत्त्वपूर्ण म्हणजे विभाग हा मोठा असायला हवा आणि तो सेवा देताना फायदेशीर असणे आवश्यक आहे हाताळण्यायोग्य विभागातील ग्राहकांशी प्रभावीपणे संपर्क आणि सेवेच्या वितरणासाठी पोहोचता येते भिन्नता विभाग वैचारिकदृष्ट्या वेगळे आहेत आणि हे विभाग विविध विपणन मिश्रण घटकांना आणि कार्यक्रमांना वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात कृती करण्यायोग्य विभागांना आकर्षित करण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी प्रभावी कार्यक्रम तयार केले जाऊ शकतात तर मोजण्यायोग्य भरीव प्रवेशयोग्य भिन्न आणि कृती करण्यायोग्य असे 5 घटक आहेत तर आपले लक्ष्य हे कसे फायदेशीर आहे हे समजून घेण्यासाठी आपणास हे 5 घटक उपयुक्त ठरतील मग आपण आपल्या सेवेच्या स्थितीत येऊया आपले पोजिशनिंग स्टेटमेंट खालील प्रमाणे वाचले जाईल लक्ष्यित सेगमेंटसाठी आपला ब्रँड हा फ्रेम ऑफ रेफरन्सचा ब्रँड आहे जो प्रतिस्पर्धी पुरवणाऱ्या ब्रँडच्या नावासह आहे त्यात फरक आहे कारण त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण आहे त्यामुळे तो ब्रँड स्पर्धात्मक ब्रँडपेक्षा वेगळा आहे आणि त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण देखील देते तर समजा आपण ऑटो रिक्षा सेवा चालवत आहोत आकलनशील नकाशा तयार केल्यावर आपल्याला आपला फरक म्हणून मागणी सेवा प्रदान करणे आवडेल जे विश्वसनीय फ्लीट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे समर्थित आहे मग प्रवास करताना प्रवाशांसाठी आपली स्थिती निवेदने वाचली जातील ऑनरन ही एक ऑटो रिक्षा सेवा आहे जी प्रवाशाला जेव्हा गरज आहे आणि जेथून गरज आहे तेथून घेते कारण की ही सेवा विश्वासार्ह फ्लीट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रदान करते तर अशा प्रकारे आपण स्टेटमेंटमध्ये पोझिशन बनवितो पोजीशनिंग स्टेटमेंटचा वापर संस्थेचा प्रत्येक कर्मचारी कोणती सेवा आहे आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचवायची हे समजून घेण्यासाठी करतो तर पुढील धड्यामध्ये आपण सेवा विपणन संशोधन संशोधन प्रश्न आणि विपणनासाठी कोणती साधने लागतात हे पाहूया हा व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला आशा आहे की हे मदत करेल